आजच्या असाइनमेंट वर्गामध्ये आपण आंतरिक अर्धसंवाहकांकडे पूर्णपणे पाहणार आहोत हे असाइनमेंट 2 आहे आणि आपण आंतरिक अर्धवाहकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत म्हणून आपण समस्यांकडे पाहण्यापूर्वी आपण फक्त एक संक्षिप्त पुनरावलोकन करूया तर आंतरिक अर्धसंवाहक किंवा शुद्ध अर्धवाहक मूलत एकल स्फटिक आहेत आपण असे म्हणतो की अर्धसंवाहकांमध्ये कोणतेही दोष नाहीत कारण हे दोष पुन्हा स्वतःचे इलेक्ट्रॉन आणि छिद्रे तयार करू शकतात आंतरिक अर्धसंवाहकाच्या बाबतीत आपण असे म्हणतो की संवाहक बँडमध्ये इलेक्ट्रॉनचे प्रमाण जे n आहे ते व्हॅलेन्स बँडमधील संपूर्ण प्रमाणाच्या बरोबरीचे आहे जे p आहे आणि ते ज्याला आपण ni असे दर्शवितो त्याच्या समान आहे आणि ni ला आपण आंतरिक वाहक प्रमाण म्हणतो आपण असेही म्हणतो की ni हे पदार्थाच्या बँड अंतचे कार्य आहे आणि तापमानाचे कार्य देखील आहे तर सामान्यतः ni हे NcNcexpEg2kTअसे लिहिले जाते तर आंतरिक वाहक प्रमाण हे बँड अंतरवर अवलंबून असते तापमान पद या घातांक घटकात रूपांतर होते परंतु Nc आणि Nv जे व्हॅलेन्स बँडच्या किनाऱ्यावर आणि वाहक बँडच्या किनाऱ्यावर अवस्थांच्या प्रभावी घनता आहेत ते देखील तापमानाचे कार्य आहे तर Nc आणि Nv हे देखील तापमानाचे कार्य आहे सहसा ते T32 च्या प्रमाणात असतात परंतु घातांक पद हे वर्चस्व असते आपण वाहकतासाठी σ सामान्य समीकरण देखील पाहिले वाहकता σ म्हणजे neμe आणि peμh होय आंतरिक अर्धसंवाहकाच्या बाबतीत हे फक्त nieμe μh बनते तर आंतरिक अर्धसंवाहकबद्दल हे फक्त काही मुद्दे आहेत असाइनमेंट दरम्यान आपण आज त्यांचा वापर करणार आहोत तर आपण प्रथम समस्या एक पाहू तर आंतरिक सिलिकॉनमधील प्रवाहाचा कोणता अंश छिद्रांद्वारे वाहून नेला जातो तर आपल्याकडे सिलिकॉन आहे आणि जे आंतरिक आहे ज्याचा अर्थ n p ni आहे आणि प्रश्न विचारला की प्रवाहाचा अंश किंवा वाहकताचा कोणता अंश छिद्रांद्वारे परिभाषित केला जातो म्हणून जर आपण फक्त n p ni म्हणाल तर याचा अर्थ असा की तेथे 50 टक्के योगदान आहे जे एक अतिशय साधे उत्तर आहे याचे कारण म्हणजे वाहकता केवळ n वर अवलंबून नाही ते μe आणि μh वर देखील अवलंबून असते जे इलेक्ट्रॉन आणि छिद्रांची गतिशीलता आहे तर आपण वाहकता समीकरण n e μe p e μh लिहू शकतो हे इलेक्ट्रॉनद्वारे वाहून आणलेले काही अंश दर्शवते इलेक्ट्रॉनमुळे छिद्रांमुळे हा अंश आहे तर आपण μe आणि μh मधील संख्या समाविष्ट करू शकतो तर छिद्रांद्वारे वाहून आणलेले अंश आपण हे गुणोत्तर स्वरूपात लिहू शकतो म्हणजेच pehneepeh होय तर आंतरिक अर्धचालकसाठी n p ni तर या संज्ञा रद्द केल्या E देखील रद्द होईल म्हणजेच heh होय तर छिद्रांद्वारे वाहून येणाऱ्या प्रवाहाचा अंश संपूर्ण गतिशीलतेच्या थेट प्रमाणात असतो ज्याला आपण येथे सिलिकॉनसाठी संख्या जोडू शकतो तर सिलिकॉन साठी μh 450 cm2 V 1 s 1 आहे 13e 1350 आहे म्हणून इलेक्ट्रॉनची गतिशीलता जास्त आहे तर आपण या संख्या जोडू शकतो आणि अंश 0 25 आहे म्हणून जरी आपल्याकडे इलेक्ट्रॉन आणि छिद्रांचे समान प्रमाण असले तरी त्यांच्यात समान गतिशीलता नसते आणि हे असे आहे कारण इलेक्ट्रॉन वाहक बँडमध्ये फिरत असतात आणि व्हॅलेन्स बँडमध्ये छिद्रे फिरत असतात आणि हे शेवटी ठरते की कोणत्या अंशाने वर्चस्व गाजवले की इलेक्ट्रॉन वाहकता वरचढ आहे किंवा संपूर्ण वाहकता वरचढ आहे नंतर जेव्हा आपण एक बाह्य अर्धवाहक पाहतो तेव्हा आपल्याला आढळेल की n आणि p समान नाहीत एक हा दुसऱ्यापेक्षा खूप जास्त असतो आणि नंतर एका संज्ञामध्ये प्रमाणाच्या फरकामुळे वर्चस्व असते So let us now move to question 2 तर आता आपण प्रश्न 2 वर जाऊया तर आपल्याकडे एक शुद्ध अर्धवाहक किंवा एक आंतरिक अर्धवाहक आहे बँड अंतर 1 तर इलेक्ट्रॉन आणि छिद्रांची प्रभावी वस्तुमान देखील दिली जातात इलेक्ट्रॉनचा प्रभावी वस्तुमान me 0 1 पट आहे जेथे me हा इलेक्ट्रॉनचा वस्तुमान आहे आणि mh 0 5 me आहे हे छिद्रासाठी प्रभावी वस्तुमान आहे पुन्हा एकदा आपण यापूर्वी प्रभावी वस्तुमानाची संकल्पना पाहिली आहे तर प्रभावी वस्तुमान म्हणजे इलेक्ट्रॉनच्या वास्तविक वस्तुमानात बदल किंवा छिद्र नाही म्हणजे ते फक्त जाळीतील अणूंच्या सर्व शक्तींचे एकत्रित प्रतिनिधित्व करते जे मूलतः इलेक्ट्रॉन आणि छिद्रांवर कार्य करते पुन्हा एकदा ही संख्या वेगळी आहे कारण आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहेत जे कंडक्शन बँडमध्ये फिरत असतात आणि व्हॅलेन्स बँडमध्ये हलणारे छिद्र असतात तर बँड अंतर दिले जाते प्रभावी वस्तुमान मूल्ये दिली जातात वाहक विखुरण्याची वेळ तापमानावर अवलंबून असते आणि ती आकृती दिली जाते म्हणून जो विखुरण्याचा वेळ आहे ते तापमानाचे कार्य आहे आणि हे 1 उणे 10 उणे ते उणे t आहे तर 1 X 10 10T आणि एकक सेकंद आहे तर प्रभावी वस्तुमान दिले जाते बँड अंतर दिले जाते आणि वाहकांच्या तापमानावर अवलंबून विखुरण्याची वेळ देखील दिली जाते गतिशीलतेची गणना करण्यासाठी आपण याचा वापर करू तर आपल्याला खालील 2 तापमानात शोधायचे आहे एक 77 केल्विन आणि दुसरा 300 केल्विन आहे तर 300 केल्विन हे सामान्य तापमान आहे 77 केल्विन सामान्यत द्रव नायट्रोजन उकळण्याचा बिंदू आहे म्हणजे ते कमी तापमान आहे आपण शोधू इच्छित असलेले पहिले म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा छिद्रांचे प्रमाण कारण हे एक शुद्ध अर्धचालक आहे आपल्याला जे शोधायचे आहे ते आंतरिक वाहक प्रमाणाचे मूल्य आहे तर आपण ni म्हणजे NcNvexpEg2kT या समीकरणाकडे परत जाऊ शकतो तर समस्या ही आहे की आपल्याकडे Nc आणि Nv ची मूल्ये नाहीत बँड अडजेस्टमध्ये ही अवस्थांची प्रभावी घनता आहे परंतु प्रभावी वस्तुमान समजल्यानंतर आपण याची गणना करू शकतो तर Nc जे वाहक बँडच्या किनाऱ्यावरची अवस्थांची घनता आहे ते म्हणजे 22πmekTh232 होय आपण वॅलेन्स बँडच्या किनाऱ्यासाठीही 22πmhkTh232 असेच करू शकतो तर आपल्याकडे NcNv ची मूल्ये आहेत पुन्हा आपण पाहतो की दोन्ही तापमानावर अवलंबून आहेत ते 3 अर्ध घात प्रमाणात आहेत म्हणून एकदा आपण दोन्ही तापमानांसाठी Ncand Nv ची गणना केली की आपण येथे जोडू प्लग इन शकतो आणि ni साठी मूल्य मोजू शकतो बँड अंतर देखील ज्ञात आहे तर सामान्यत आपल्याला हे सर्व एसआय एककमध्ये SI युनिट ठेवावे लागतील तर आपल्याला Eg ला इलेक्ट्रॉन व्होल्ट मधून joules मध्ये रूपांतरित करावे लागेल आणि ते आपण 1 6 x 10 19 ने गुणाकार करून करू शकतो Kb हे ज्यूल्समध्ये देखील आहे म्हणून हे आपले बोल्ट्झमन स्थिरांक आहे ज्याचे मानक मूल्य आहे म्हणून एकदा आपण संख्या जोडली की मी फक्त अंतिम उत्तरे लिहिणार आहे परंतु आपण जाऊन तपासू शकता तर 77 केल्विनवरील Nc 1 03 x 1023m 3 आहे म्हणून जर आपल्याला अवस्थांची प्रभावी घनतेची व्याख्या आठवत असेल तर प्रत्येक युनिट व्हॉल्यूममध्ये अवस्थांची एकूण संख्या जी इलेक्ट्रॉन व्यापण्यासाठी उपलब्ध आहे किंवा छिद्र व्यापण्यासाठी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे Nv हे 1 151 x 1024 m 3 आहे आपण 300 केल्विनसाठी समान गणना करू शकतो मी पुन्हा फक्त उत्तरे लिहितो तर Nc जास्त आहे जे 7 92 x 1023 आहे Nv हे 8 85 x 1024 m 3 आहे तर 300 केल्विनच्या तुलनेत Nc आणि Nv जास्त आहेत याचे कारण असे आहे की आपल्याकडे उच्च तापमानावर उपलब्ध असलेल्या अवस्थांची अधिक घनता आहे कारण ते थेट T32 च्या प्रमाणात असतात तर आपण या अभिव्यक्तीमध्ये Nc आणि Nv ची मूल्ये बदलू शकतो आणि ni साठी मूल्य मोजू शकतो तर 77 केल्विन वर ni 4 63 x 10 18 m 3 आहे असे मला लिहू द्या म्हणजे ती खरोखर लहान संख्या आहे ni हे 300 केल्विन वर 8 56 x 1013 m 3 आहे तर मी हे cm3 किंवा 8 56 x 107 cm3 मध्ये देखील लिहू शकतो तर आपले Nc आणि Nv मूल्ये जर आपण पहिला किंवा परिमाणांच्या एका क्रमाने असेल कारण आपल्याकडे तापमानात वाढ आहे परंतु ni बँड अंतरवर वेगाने अवलंबून असल्याने 77 केल्विनमध्ये खूप फरक असतो जे द्रव नायट्रोजन तापमान आहे आणि 300 केल्विन जे सामान्य तापमान आहे तर येथे आपले मूल्य 10 18 आहे आणि सामान्य तापमानावर आपल्याकडे ni चे मूल्य आहे जे 1030 च्या जवळ आहे जेणेकरून आपण द्रव नायट्रोजनपासून सामान्य तापमानाकडे जात असताना एकूण 31 परिणामांच्या क्रमामध्ये बदल होतो म्हणूनच आपण म्हणतो की या 2 पदांपैकी Nc आणि Nv आणि घातांक पद हे ni साठी मूल्य ठरवण्यावर प्रमुख आहे तर हा भाग a आहे जिथे आपल्याला इलेक्ट्रॉन आणि छिद्रांच्या प्रमाणांची गणना करायची आहे भाग b मध्ये आम्हाला फर्मी ऊर्जा किंवा फर्मी स्तराच्या स्थानाची गणना करायची आहे तर भाग b मध्ये आपल्याला EFi चे स्थान हवे आहे हे पुन्हा एक मानक अभिव्यक्ती स्टॅंडर्ड एक्सप्रेशन EFi हे Eg2 34kTln memh आहे म्हणून जर me आणि mh समान होते तर EFi नक्की बँडच्या मध्यभागी असेल जर तुम्हाला आठवत असेल की EFi हे रासायनिक संभाव्यतेचे प्रतिनिधित्व करते किंवा अर्धसंवाहकातून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कामाचे प्रमाण आहे त्यामुळे जरी आपली इलेक्ट्रॉन आणि होलचे प्रमाण सारखेच आहे तर n p आपल्याकडे वेगवेगळे प्रभावी वस्तुमान आहेत EFi अंतरांच्या मध्यभागी किंचित हलवले आहेत आपण पुन्हा एकदा संख्या जोडू शकतो म्हणून 77 केल्विन 300 केल्विन me आणि mh मूल्ये दिली आहेत तापमान देखील ज्ञात आहे तर येथे EFi म्हणजे आपण केलेले बदल सब्स्टिटूट 0 633 eV आहे सामान्य तापमानावर EFi हे 0 656 Eg2 आहे जर आपण पाहिले तर ते फक्त 1 252 आहे जे 0 625 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे तर मूल्ये बँड अंतरच्या मध्यभागी अगदी जवळ आहेत परंतु ती थोडीशी स्थलांतरित केली जातात आणि जसे तापमान वाढते तसे स्थलांतर जास्त होते तर हे 0 633 आहे आणि हे 0 656 आहे तर बँड गॅपच्या मध्यभागापासून थोडेसे विचलित झालेले आहे हे भाग b आहे भाग c मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन आणि छिद्र गतिशीलतांची गणना करायची आहे तर आपल्याला μe आणि μh च्या मूल्यांची गणना करायची आहे तर μe आणि μh हे इलेक्ट्रॉन आणि छिद्रांच्या प्रभावी वस्तुमानाशी संबंधित आहेत आणि ते विखुरलेल्या वेळेशी देखील संबंधित आहेत तर μe म्हणजे eeme आणि μh म्हणजेच ehmh आहे तर me आणि mh दिले आहेत τe आणि τh हे विखुरण्याच्या वेळा आहेत आणि आपण म्हटले आहे की τ म्हणजे T आहे आणि एकक सेकंद आहे तर पुन्हा एकदा आपण τ च्या मूल्यांची गणना करू शकतो या विशिष्ट प्रश्नामध्ये τe आणि τh दोन्ही समान आहेत कारण आपण इलेक्ट्रॉन आणि छिद्रांमध्ये फरक करत नाही आपण फक्त ते तापमानावर अवलंबून आहे असे म्हणतो एकदा आपण τ ची गणना केली की आपण पुढे जाऊ शकतो आणि μe आणि μh ची गणना करू शकतो आणि ते 2 वेगवेगळ्या तापमानांसाठी मिळवू शकतो तर मला पुन्हा लिहू द्या एका बाजूला 77 केल्विन आहे ह्या बाजूला 300 केल्विन आहे तरजर तुम्ही τ ची गणना केली तर 1 3 x 10 12 सेकंद येते त्यानंतर आपण μe ची गणना करू शकतो जे 2 283 आहे m2 V 1s 1 हे एकक आहे कधीकधी cm2 V 1s 1 देखील तेथे आहेत आपण कोणते वापरतो यावर अवलंबून आहे 456 cm2 V 1s 1 आहे आणि μh म्हणजे छिद्रांची गतिशीलता जी कमी आहे कारण संपूर्ण प्रभावी वस्तुमान इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त आहे आपण 300 केल्विनसाठी तेच करू शकतो या प्रकरणामध्ये 3 3 x 10 13 सेकंद आहे तर तापमान जास्त असेल तितकी विखुरण्याची वेळ कमी तर कमी तापमानात हे उणे 12 सेकंद आहे हे उणे 13 सेकंद आहे तर यावर विचार करण्याचा एक मार्ग म्हणजे तापमान जास्त तसे इलेक्ट्रॉन आणि छिद्र वेगाने फिरत असतात कारण त्यांच्याकडे औष्णिक वेग जास्त असतो तर ते वेगाने अणूं विखुरू शकतात μe हे 0 117 m2 V 1s 1आहे तर आता प्रश्नाचा शेवटचा भाग आपल्याला विद्युत वाहकतेची गणना करायची आहे σ म्हणजे ni e μe μh होय तर आपण या प्रश्नाच्या पहिल्या भागात μe आणि μh फक्त गणना केली तर आपण फक्त संख्या जोडू शकतो तर σ वर 77 केल्विन खूप लहान आहे कारण जर आपल्याला आठवत असेल तर ni खूप लहान आहे तर 10 36 Ω 1 m 1 आपल्याकडे ni आणि μe आणि μh ची एकके किती आहेत यावर अवलंबून Ω 1 cm 1 देखील असू शकतात तर आपण सामान्य तापमानावर देखील असे करू शकतो तर σ हे 9 6 10 6 आहे तर 2 भिन्न तापमानांवर एक आंतरिक अर्धवाहक पाहू एक गोष्ट आपल्याला आढळते की वाहकाचे प्रमाण तापमानासह वेगाने वाढते त्याचप्रमाणे वाहकता देखील वाढते कारण वाहक प्रमाण वाढते हे पुन्हा बँड अंतरच्या मूल्याद्वारे निर्धारित केले जाते तर जितके Eg अधिक तेवढे अवलंबित्व जास्त असते तर 1 25 ऐवजी आपण समान समस्या केली होती जे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट होते आपली उत्तरे देखील भिन्न असतील परंतु 77 आणि 300 केल्विनमधील फरक देखील अधिक स्पष्ट होईल तर ही अशी गोष्ट आहे जी आपण नेहमी करू शकता आपण समान मूल्ये घेऊ शकता परंतु Eg चे मूल्य 2 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये बदला आणि हा प्रश्न करा आणि आपण 77 आणि 300 केल्विनमधील फरक पाहू शकता आता आपण प्रश्न 3 वर जाऊया तर प्रश्न 3आपल्याकडे गॅलियम आर्सेनाइड आहे जे थेट बँड अंतर अर्धसंवाहक आहे येथे 300 केल्विन तापमानावर Eg 1 42 इलेक्ट्रॉन व्होल्ट्सच्या आहे तर गॅलियम आर्सेनाइडमध्ये सिलिकॉनपेक्षा जास्त बँड अंतर आहे तर हे बँड अंतर सामग्री देखील दर्शविते परंतु ते या प्रश्नासाठी संबंधित नाही ते सामान्य तापमानावर आहे म्हणून तापमान 300 केल्विन आहे Nc Nv 5 x 1018 cm 3 वापरू आणि हे तापमानावर अवलंबून नसते तर Nc आणि Nv ची मूल्ये दिलेली आहेत आणि फक्त या प्रश्नासाठी आपण असे गृहीत धरतो की दोन्ही समान आहेत आणि ते देखील तापमानावर अवलंबून नाहीत काटेकोरपणे सांगायचे तर हे खरे नसते परंतु जसे आपण या विशिष्ट प्रश्नासाठी पहात आहात हे एक अतिशय वैध गृहितक आहे तर प्रथम आपण सामान्य तापमानावर आंतरिक वाहक प्रमाणाची गणना करू इच्छितो म्हणजे ते अगदी सरळ आहे आपण आधी सूत्र पाहिले NcNvexp Eg2kT तर आपण संख्या मध्ये जोडू शकतो Egचे मूल्य दिले आहे तर ni हे 6 05 x 106 cm 3 आहे तर सामान्य तापमानावर हे आंतरिक वाहक प्रमाण आहे ni 1010 चे मूल्य ni म्हणून सिलिकॉनची तुलना करण्यासाठी खूपच लहान संख्या आहे परंतु हे गॅलियम आर्सेनाइडमध्ये बँडचे अंतर जास्त असल्यामुळे 2 परिणामांचा क्रम जास्त आहे तर प्रश्नांचा पुढील भाग म्हणजे डोपंट न जोडता वाहकाचे प्रमाण दुप्पट कसे होऊ शकते हे संख्यात्मकपणे स्पष्ट करा तर आपल्याला हा अर्धसंवाहक म्हणजे शुद्ध अर्धवाहक घ्यायचा आहे पण त्याचबरोबर आपल्याला ni चे मूल्य वाढवायचे आहे तर आपल्याला हवे असलेले ni चे नवीन मूल्य जे सामान्य तापमानावर ni मूल्याच्या दुप्पट असेल जर आपल्याला डोपंट्स जोडण्याची परवानगी नसेल आणि जर आपण हे समीकरण पाहिले तर ni वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तापमान वाढवणे कारण Nc आणि Nv या दोन्ही संज्ञा तापमान अवलंबून आहेत ni देखील घातांक संज्ञा वजा Eg2kT द्वारे तापमानावर अवलंबून असते तर तापमान वाढवले की पुन्हा एकदा ni वाढेल तर डोपंट न जोडता ni वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तापमान वाढवणे म्हणून आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की जेव्हा सामान्य तापमानावर ni चे मूल्य 2 पट असते तेंव्हा नवीन तापमान किती असते तर आपण पुन्हा एकदा Nc आणि Nv स्थिर आहेत ही अभिव्यक्ती वापरू तर हे तापमानाचे कार्य नाही जर ते तापमानाचे कार्य असते तर ते देखील विचारात घ्यावे लागेल परंतु Nc आणि Nv स्थिर आहेत niचे नवीन मूल्य आपल्याला माहित आहे तर सामान्य तापमानावर ते 2 ni NcNvexp Eg2k असते आपण या तापमानाला T‵ म्हणूया तर T‵ ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला जाणून घ्यायची आहे ती एकमेव अज्ञात आहे बाकी ज्ञात आहे हे सर्व ज्ञात आहेत आपण हे घालू शकतो आणि पुन्हा गणना करू शकतो आणि हे आपल्याला T‵ चे मूल्य 307 7 केल्विन देते तर आपण तापमान 7 अंशांनी वाढवले तर ΔT हे 7 7 केल्विन येते आपण ni चे प्रमाण दुप्पट करू शकतो तर 300 चे तापमान अंदाजे 27 अंश आहे तर 300 केल्विन 27 अंश सेल्सिअस आहे तर 307 म्हणजे 34 तर आम्हाला ते ni च्या मूल्यमध्ये थोडी वाढ झालेली आढळते तर आपल्याकडे फक्त ni चे मूल्य दुप्पट आहे आपल्याला तापमान 7 अंशांनी वाढवण्याची आवश्यकता आहे जर आपल्याला बाह्य अर्धसंवाहकांमध्ये खरोखर उच्च वाहकता हवी असेल तर आपण प्रत्यक्षात गणना करू शकतो की तापमानात बदल जास्त असणे आवश्यक आहे हे एक कारण आहे की उपकरणांच्या बाबतीत आंतरिक अर्धवाहक जवळजवळ कधीच वापरले जात नाहीत सहसा डोप्ड अर्धसंवाहक वापरले जातात कारण डोपंट प्रमाण नियंत्रित करणे आणि नंतर वाहक प्रमाण आणि वाहकता नियंत्रित करणे अधिक सोपे होते तर आता आपण प्रश्न 4 पाहूया तर प्रश्न 4 मध्ये आपल्याला जर्मेनियमच्या आंतरिक वाहक प्रमाणाची गणना करायची आहे तर आपल्याकडे जर्मेनियम आहे ज्याचे बॅन्ड अंतर Eg हे 0 66 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स आहे हे सिलिकॉनपेक्षा कमी आहे खरं तर जर्मेनियम हा पहिला अर्धसंवाहक होता जो वापरला गेला me हे 0 56 me आहे आणि mh हे 0 40 me आहे तर आपल्याला ni ची गणना करायची आहे तर समीकरण ni हे NcNvexp Eg2kT आहे तर Nc आणि Nv पुन्हा me आणि mhशी संबंधित आहेत तर Nc हे 22πmekTh232 आहे आपणmh साठी एक सारखे समीकरण लिहू शकतो आपण ते आधी प्रश्न २ च्या दरम्यान पाहिले म्हणून पुन्हा एकदा आपण Nc आणि Nv ची गणना करू शकतो आणि पुन्हा ni चे मूल्य मिळवू शकतो तर Nc 1 05 x 1025 m 3 आहे Nv जे me वगळता समान समीकरण आहे जे mh ने बदलले आहे Nv 6 33 x 1024 m 3 आहे ही अंतिम उत्तरे आहेत तर Nc आणि Nv ज्ञात आहेत आपण ni ची गणना करू शकतो आपण ते केल्याने ni हे 2 36 x 1019 m 3 येईल मी फक्त अंतिम उत्तर लिहित आहे गणित नेहमी करता येते ज्यामुळे 2 36 x 1019 m 3 मिळते तर आपण पाहिले की गॅलियम आर्सेनाइडचे मूल्य ni आहे जे सिलिकॉनपेक्षा 4 पट किंवा 4 अनुक्रमे कमी आहे दुसरीकडे जर्मेनियमचे मूल्य ni आहे जे सिलिकॉनपेक्षा जवळजवळ 3 अनुक्रमे मोठे आहे पुन्हा एकदा फरक सर्व बँड अंतर मूल्यांशी संबंधित आहेत त्यानंतर आपण σ ni e μe आणि μh अशी गणना करू शकतो μe आणि μh चे मूल्य दिले आहे μe 3900 आहे आणि μh 1900 cm2 V 1 s 1 आहे म्हणजे 0 0 0 022 Ω 1 आणि cm 1 होय आपण प्रतिरोधकतेची गणना करू इच्छित असल्यास ρ 1 आहे जे 45 66 Ω सेमी सारखे आहे सामान्य तापमानावर फर्मी स्तराची स्थिती मोजण्यासाठी प्रश्न देखील विचारला गेला तर तो पुन्हा EFi हा Eg2 34kTln memh या समीकरणाचा उपयोग आहे तर हे पुन्हा खूप जवळ आहे परंतु ते बँड अंतरच्या अगदी मध्यभागी नाही तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहू एक विशिष्ट अर्धसंवाहक आहे आणि तो म्हणतो की अवस्थांची प्रभावी घनता स्थिर Nco T32 आहे त्याच प्रकारे Nv Nvo T32 आहे तर निरनिराळ्या तापमानात ni ची प्रायोगिक मूल्ये दिली आहेत तर आपल्याकडे cm3 मध्ये ni ची तापमान मूल्ये आहेत म्हणून 200 300 400 आणि 500 आणि ni 107 मूल्ये आहेत म्हणून आपण पाहू शकतो की तापमान वाढल्याने ni चे मूल्य देखील वाढते तर प्रश्न असा विचारला आहे की उत्पादन Nco Nvo आणि बँड अंतर काढणे तर दोन्ही Eg ज्ञात नाहीत आणि या 2 संख्या ज्ञात नाहीत आपण मूळ समीकरणावर परत जाऊ शकतो ni NcNvexp Eg2kT आहे Nc आणि Nv आपण या x संज्ञा बदलू शकतो तर हे T32 NcoNvo ला सोपे करते जे तापमानावर अवलंबून नसते ते exp Eg2kT आहे तर आपण कोणतेही 2 तापमान निवडू शकतो तर आपल्याकडे 4 आहेत आम्ही कोणतेही 2 तापमान घेऊ शकतो आणि या 2 तापमानांवर ni चे गुणोत्तर घेऊ शकतो तर ni बेरीज तापमान T1 ni दुसर्या तापमान T2 वर हे गुणोत्तर घेणे होय ही संज्ञा तापमानावर अवलंबून नसते तर हे T1T232exp Eg2k1T1 1T2 बनते तर T1 आणि T2 मूल्ये ज्ञात आहेत ni मूल्ये ज्ञात आहेत उदाहरणार्थ आपले T1 200 केल्विन असू शकते T2 300 केल्विन असू शकते अशा परिस्थितीत ni मूल्ये सारणीबद्ध आहेत ज्यासाठी आपण येथे फक्त Eg अज्ञात आहे म्हणून मी ही गणना 200 आणि 300 घेऊन केली आपण ते इतर कोणत्याही तापमानासह घेऊ शकता आणि करून तपासू शकता जर आपण मूल्ये बदलली तर Eg हे 1 25 इलेक्ट्रॉन व्होल्ट असे मिळेल तर हे Eg चे मूल्य आहे जे पदार्थाचे बँड अंतर आहे एकदा आपल्याला Eg माहित झाले की आपण कोणत्याही तापमानासाठी Eg ला बदलू शकतो आणि Nco आणि Nvo चे मूल्यमापन करू शकतो हे तापमानावर अवलंबून नसते जर आपण असे केले तर NcoNvo हे 1 188 x 1029 असेल येथील महत्त्वपूर्ण एकके Nc आणि Nv आहेत त्यामधील वर्गमूळामध्ये cm 3 किंवा m 3 ची एकके असतील या विशिष्ट प्रश्नामध्ये हे T32 वर देखील अवलंबून आहे तर या उत्पादनाचे एकक cm 6 K 3 आहे अशाप्रकारे जेव्हा आपण वर्गमूळाची जागा घेतो तेव्हा एकके योग्य प्रकारे कार्य करतात तर आज आपण आंतरिक अर्धसंवाहकांशी संबंधित विविध समस्याप्रश्न पाहिल्या आहेत लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट अशी आहे की आंतरिक वाहक प्रमाण हे तापमानाचे कार्य आहे आणि पदार्थाच्या बँड अंतरवर अवलंबून असते